नमस्कार आणि सिक्युर सिस्टम इंजिनीरिंग विषयाच्या या भागात आपले स्वागत आहे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मायक्रो आर्किटेक्चरल अटॅक पाहिलेले आपण फ्लश आणि रीलोड प्राईम आणि प्रोब आणि इतर टायमिंग अटॅच जे कॅशे मेमरी वापरतात ते पण पाहिलेले आहेत या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काहीसे जे नवीन आहे ते पाहणार आहोत तर ह्याला स्पेक्युलेशन अटॅक म्हणतात तर हे अटॅक विशेषतः इंटेल सारख्या प्लॅटफॉर्मला ज्यांची काही वैशिष्ट्ये असतात त्यांना टार्गेट करतात वैशिष्ट्ये जे एक्स्प्लॉइट झालेले असतात ते आऊट ऑफ ऑर्डर एक्झिक्युशन असतात आणि स्पेक्युलेटीव एक्झिक्युशन असते तसेच ह्या अटॅकच्या भिन्नतेमुळे ब्रँच प्रेडिक्टरची वैशिष्ट्ये देखील वापरली जातात जी सामान्यतः आधुनिक काळातील मायक्रोप्रोसेसरच्या हार्डवेअर मध्ये असतात तर हे अटॅक काय करतात हे पाहण्यापूर्वी आपण स्पेक्युलेशन म्हणजे काय आणि ह्या टर्मसचा स्पेक्युलेशनशी काय संबंध आहे हे थोडक्यात पाहूयात पण ह्या इन्स्ट्रक्शन च्या सेट कडे लक्ष द्या तर इथे आपल्याकडे 5 इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि हा काय तर कम्पायलर आहे खरं म्हणजे जनरेट केलेला आहे किंवा जर प्रोग्रामर असेंबली मध्ये कोड लिहीत असेल तर त्याला ह्या विशिष्ट मार्गाने कोड लिहिता येईल तर तुम्हाला इथे काय दिसत आहे तर पाच इन्स्ट्रक्शन आहे लोडमुव ऍड स्टोअर आणि सबट्रॅक्ट या इन्स्ट्रक्शन आहेत या सगळ्या वेगवेगळ्या रजिस्टर सेटवर काम करतात तर तिथे रजिस्टर r0 r2 r1आणि r4 आहे जे सामान्यतः प्रत्येक इन्स्ट्रक्शन साठी टारगेट रजिस्टर आहेत दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर हे रजिस्टर ज्यामध्ये इन्स्ट्रक्शन चा रिझल्ट स्टोअर असतो ह्या इन्स्ट्रक्शनचा सेट योग्यरीत्या प्रत्यक्षात रन करण्यासाठी किंवा काय अपेक्षित आहे तर यातील प्रत्येक इन्स्ट्रक्शन या पद्धतीने अचूकपणे एक्झिक्युट व्हायला हवी तर प्रथम लोड इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होईल नंतर मुव ऍड स्टोअर आणि सबट्रॅक्ट एक्झिक्युट होतील तथापि बर्याचदा असे लक्षात आले आहे की जर या इन्स्ट्रक्शन रेकॉर्ड केल्या गेल्या तर परफॉर्मन्सच्या दृष्टीकोनातून फायदा होईल उदाहरणार्थ आम्हाला माहित आहे की लोड इंस्ट्रक्शन प्रत्यक्षात मेन मेमरी वरून किंवा म्हणूया की कॅशे मेमरीवरून एक विशिष्ट एड्रेस एक्सेस करते या केस मध्ये एड्रेस 1 या केस मध्ये लोड इन्स्ट्रक्शन इतर इन्स्ट्रक्शन पेक्षा जसे की मुव आणि ऍड ज्या नुकत्याच प्रोसेसर मध्ये स्टोअर असलेल्या रजिस्टरवर परफॉर्म केल्या गेल्या आहेत यापेक्षा जास्त वेळ घेते म्हणून जोपर्यंत लोड इन्स्ट्रक्शन मधील आर्ग्युमेंट्स आणि त्यानंतरच्या इन्स्ट्रक्शन स्वतंत्र आहेत तोपर्यंत प्रोग्राममध्ये निर्दिष्ट केलेल्या क्रमापेक्षा भिन्न असलेल्या क्रमाने प्रोसेसरला या इन्स्ट्रक्शन प्रत्यक्षात एक्झिक्युट करणे शक्य होईल दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जरी ह्या इन्स्ट्रक्शन आऊट ऑफ ऑर्डर पद्धतीने एक्झिक्युट होतं असतील तरीही प्रोसेसर योग्य रिझल्ट मिळवू शकतो दुसर्या आकृतीत प्रोसेसरच्या आत काय होते ते आपण दर्शवितो तर आपण पाहता की इन्स्ट्रक्शन प्रत्यक्षात आऊट ऑफ ऑर्डर पद्धतीने एक्झिक्युट होत आहेत खरं तर सबट्रॅक्ट इन्स्ट्रक्शन प्रथम एक्झिक्युट होते त्यानंतर आपल्याकडे स्टोअर इंस्ट्रक्शन वगैरे असतात तर येथे आपल्या काय लक्षात आले की अखेरीस या सर्व इन्स्ट्रक्शन एकमेकांपासून स्वतंत्र असल्याने या इन्स्ट्रक्शनचे क्रमवार बदलले तरीही काही फरक पडणार नाही शेवटी काय फरक पडतो आणि प्रोसेसरमध्ये काय केले जाते ते शेवटी रिझल्ट प्रत्यक्षात कोणत्या क्रमाने कमिट होतात यावरून कळते तर तुम्ही या रिझल्टच्या सेट कडे किंवा इन्स्ट्रक्शनच्या रिझल्टच्या सेटकडे पाहिले आणि तुमच्या काय लक्षात आले की ह्या इन्स्ट्रक्शनचा रिझल्ट मूळ क्रमाशी संबंधित आहे तर उदाहरणार्थ या लोडसाठी r0 हे डेस्टिनेशन होते जे या मेमरी अँड्रेसशी संबंधित सामग्री r0 मध्ये लोड केले गेले होते आणि त्याचप्रमाणे r0 हा पहिला रिझल्ट होता जो परत आला म्हणूनच आपण या विशिष्ट स्लाइडमध्ये जे पाहतो ते म्हणजे प्रोग्राम एखाद्या विशिष्ट पद्धतीने परत आला असला तरी तो कोणत्याही पद्धतीने एक्झिक्युट केला जाऊ शकतो ज्याला आपण आऊट ऑफ ऑर्डर म्हणतोपरंतु शेवटी प्रोसेसरद्वारे ऑर्डर रीस्टोअर केली गेली आहे त्यामुळे रिझल्ट किंवा परत आले रजिस्टर हे प्रोग्रामच्या मूळ अपेक्षेशी जुळतील तर आपण काय येथे निरीक्षण केले तर जरी आपल्याकडे आऊट ऑफ ऑर्डर एक्झिक्युशन असले तरीही प्रोग्रामचा रिझल्ट अगदी सारखाच असेल बर्याच आधुनिक मायक्रोप्रोसेसरमध्ये लोकप्रिय असलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्पेक्युलेटीव एक्झिक्युशन प्रोसेसरची कार्यक्षमता सुधारण्यासाठी स्पेक्युलेटीव एक्झिक्युशनचा वापर मूलभूतपणे केला जातो तर आपण प्रत्यक्षात एक लहान उदाहरण घेऊया आणि आपल्याकडे आधीसारख्या इन्स्ट्रक्शनचा एक सेट आहे आणि या उदाहरणाकरिता महत्वाची इन्स्ट्रक्शन म्हणजे ही जम्प ऑन नो झिरो टू लेबल तर येथे काय होते ते असे की या इन्स्ट्रक्शन च्या तुलनेने नुसार जर r0 हे r1 बरोबर असेल तर फ्लॅग 0 प्रोसेसर मध्ये सेट होईल आणि परिणामस्वरूप जम्प ऑन नो झिरो जम्प होणार नाही आणि प्रोग्रामचे एक्झिक्युशन सुरू राहील दुसरीकडे जर r0 हे r1 बरोबर नसेल तर फ्लॅग 0 रीसेट होईल किंवा दुसर्या शब्दात फ्लॅग 0 0 च्या बरोबरीने असेल आणि या विशिष्ट तपासणीमुळे प्रोग्राम काउंटर या लेबलवर जम्प करेल आणि येथून एक्झिक्युट करण्यास सुरुवात करेल किंवा दुसर्या शब्दांमध्ये सांगायचे तर आपल्याला इथे काय दिसेल तर आपण येथे 0 फ्लॅग 1 ला सेट आहे त्यामुळे ह्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होतील दुसरीकडे जर फ्लॅग 0 चे मूल्य 0 असेल तर तेथे जम्प येते येत होती आणि लेबलच्या खालील इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युट होतील आता या गोष्टीची समस्या परफार्मन्सच्या दृष्टिकोनातून येते म्हणून जेव्हा या सारखी जम्प असेल तेव्हा प्रोसेसर मध्ये आंतरिकपणे काय घडते तर ही संपूर्ण पाइपलाइन फ्लश होते आणि लेबलच्या खालील इन्स्ट्रक्शन्स संबंधित नवीन इन्स्ट्रक्शन्स मेमरीमधून प्राप्त होतील आता प्रगत किंवा अतिशय लोकप्रिय अलीकडील मायक्रोप्रोसेसरकडे बर्यापैकी मोठी पाइपलाइन आहे आणि परिणामी तेथे कित्येक शंभर किंवा अशा इन्स्ट्रक्शन असतील ज्या पाइपलाइनमध्ये असतील तर प्रत्येक वेळी यासारख्या ब्रांच दुसर्या मेमरी लोकेशनला गेल्यास ही संपूर्ण पाइपलाइन फ्लश होईल आणि नवीन इन्स्ट्रक्शन टारगेट मेमरी मधून फेच करावी लागते तर यामुळे थोडाफार परफॉर्मन्स ओव्हर हेड होऊ शकतो तर ही परफॉर्मन्स ओव्हरहेड्स प्रत्यक्षात कमी करण्यासाठी मायक्रोप्रोसेसर काय करतात ते जम्प इंस्ट्रक्शनच्या रिझल्ट विषयी स्पेक्युलेट करतात उदाहरणार्थ प्रोसेसर असे स्पेक्युलेट करेल की या जम्प नंतरच्या इन्स्ट्रक्शन ह्या सलग इन्स्ट्रक्शन असतील आणि म्हणून ते या इन्स्ट्रक्शन मेमरी मधून फेच करण्यास सुरुवात करतील आणि त्यांना स्पेक्युलेटीव पद्धतीने एक्झिक्युट करण्यास सुरुवात करतील तर याचा अर्थ असा आहे की या इन्स्ट्रक्शन चे रिझल्ट तो पर्यंत कमीट होत नाही जोपर्यंत जम्प इन्स्ट्रक्शन चा रिझल्ट माहित होत नाही तर या विशिष्ट प्रकरणाचा विचार करूया म्हणून सर्वप्रथम या प्रोसेसर मध्ये जम्प ऑन नो झिरो नंतर ची इन्स्ट्रक्शन आहे ती मेमरी मधून फेच केली जाईल आणि स्पेक्युलेटीव पद्धतीने एक्झिक्युट केली जाईल आपण आता जेव्हा आपण प्रत्यक्षात ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करतो किंवा r0r1 यांची तुलना करतो आणि असे मानतो की r0 हे r1च्या बरोबर आहे परिणामी 0 फ्लॅग सेट होतो आता अशा प्रकारच्या केसमध्ये जम्प ऑन नो झिरो लेबल ही विशिष्ट इन्स्ट्रक्शन फेल होईल आणि त्याखालील इन्स्ट्रक्शन ला एक्झिक्युट करणे गरजेचे असेल परंतु प्रोसेसरमध्ये काय होते ते म्हणजे या इन्स्ट्रक्शन आधीपासूनच एक्झिक्युट केल्या गेलेल्या आहेत आणि फक्त एक गोष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे ह्या इन्स्ट्रक्शन्सचे रिझल्ट कमिट करायला हवेत तर प्रोसेसर काय करतो की एकदा या जम्प ऑन नो झिरो चा रिझल्ट मिळाला तर या केसमध्ये याचा अर्थ असा आहे की स्पेक्युलेशन हे बरोबर आहे प्रोसेसर रिझल्ट कमिट करेल आणि वेगवेगळ्या रजीस्टरचे r0r2 ऍड्रेस2 r4 चे रिझल्ट प्रत्यक्षात कमिट केले असतील येथे आपण प्रत्यक्षात जे साध्य करतो ते म्हणजे या एक्झिक्युशनच्या तुलना पूर्ण करण्यापूर्वी आणि प्रोसेसर ने जम्प ऑन नो झिरो इन्स्ट्रक्शन स्पेक्युलेटीव पद्धतीने एक्झिक्युट केल्या असू शकतात आणि नंतर या इन्स्ट्रक्शन केवळ तेव्हाच कमिट केल्या जातात जेव्हा तुलनेत रिझल्ट आणि जम्प ऑन नो झिरो मिळतो आता जेव्हा एखादी गोष्ट विचारेल तेव्हा ही विशिष्ट उदाहरणास योग्य ठरेल जेव्हा r0 हे r1 बरोबर असेल तर काय होईल जेव्हा r0 हे r1 बरोबर नसेल तर असे होईल जेव्हा अशा वेळी जेव्हा r0 हे r1 च्या बरोबरीने नसेल तर आपल्याला माहित आहे की 0 फ्लॅग शून्यावर सेट केला जाईल आणि जम्प ऑन नो झिरो टू लेबल हे एक्झिक्युशन लेबल खालील इन्स्ट्रक्शन ला ट्रान्सफर करेल तर या कंडिशन 2 मध्ये ह्या खालील इन्स्ट्रक्शन स्पेक्युलेटीवली एक्झिक्युट होतात त्यामुळे प्रोसेसरला समजेल की खरंतर हे चुकीचे स्पेक्युलेशन नाही आहे आणि या इंस्ट्रक्शन प्रत्यक्षात एक्झिक्युट केल्या गेल्या नाहीये परिणामी स्पेक्युलेटेड रिझल्ट काढून टाकले जातात आणि लेबल खालील इन्स्ट्रक्शन पासून एक्झिक्युशन ला सुरवात होते तर आपण काय पाहतोय की स्पेक्युलेशन हे प्रोग्राम चा परफॉर्मन्स वाढवू शकतो त्यामुळे जेव्हा प्रोसेसर बरोबर एक्झिक्युट करेल ह्या केस मध्ये जेव्हा r0 हे r1च्या बरोबर असेल तेव्हा परफॉर्मन्स वाढेल कारण स्पेक्युलेटेड इन्स्ट्रक्शन ह्या प्रत्यक्षात अधिक वेगवान दराने कमिट झालेल्या असतील दुसरीकडे जेव्हा स्पेक्युलेशन हे चुकीचे असते या केस मध्ये r0 हे r1 च्या बरोबरीने नसते तेव्हा स्पेक्युलेटेड इन्स्ट्रक्शन रिझल्ट काढून टाकले जातात आणि त्यामुळे तिथे परफॉर्मन्स ओवर हेड होतो सगळे आधुनिक प्रोसेस त्यांचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी बरोबर स्पेक्युलेट करण्याचा प्रयत्न करतात दुसरी केस जिथे स्पेक्युलेशनचे या पद्धतीने निरीक्षण केले जाते इथे आपण काय करतो तर आपण जम्प ऑन नो झिरो लेबल इन्स्ट्रक्शन ही डिव्हाइडेड r0 बाय r1 ने रिप्लेस करतो आता आपल्याला ठाऊक आहे की अशा दोन गोष्टी चालू आहेत त्यापैकी एक म्हणजे आउट ऑफ ऑर्डर आणि स्पेक्युलेशन आणि काय होते की डिव्हाइड एक्झिक्युट होण्यापूर्वी डिव्हाइड नंतरच्या इन्स्ट्रक्शन स्पेक्युलेटीवली एक्झिक्युट होऊ शकतात तर एक समस्या उद्भवू शकते जर r1हा झिरो असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला माहित आहे की डिव्हाइड बाय झिरो एक्सएप्शन फेकले जाईल आणि परिणामी प्रोसेसरला स्पेक्युलेटेड एक्झिक्युशन काढून टाकावे लागेल तर परिणामस्वरूप जर r1 हे 0 असेल तर सर्व स्पेक्युलेटीवली एक्झिक्युट केलेल्या इन्स्ट्रक्शन काढून टाकाव्या लागतील जानेवारी 2018 मध्ये काय दर्शविले गेले होते की हे आऊट ऑफ ऑर्डर आणि स्पेक्युलेटीव एक्झिक्युशन हे प्रत्यक्षात प्रोसेसरच्या बाहेरील गुप्त माहिती मिळविण्यासाठी वापरले जातात तर या कोडचा हा छोटासा स्निपेट विचारात घेऊया ज्यात 3 इन्स्ट्रक्शन्स आहेत एक म्हणजे रेज एक्सेप्शन इन्स्ट्रक्शन उदाहरणार्थ ही एक डिव्हाइड r0 r1 आणि अशी केस जिथे r1 हे शून्य असेल तर आपल्याला लोकेशन डेटा टाईम 4096 वरील अॅरेपर्यंत मेमरीचा एक्सेस असेल जर आपण सामान्य ऑपरेशनमध्ये या दोन इन्स्ट्रक्शनचे मूल्यांकन केल्यास काय होईल रेज एक्सेप्शन मुळे प्रोब अॅरेला कधीच मेमरी एक्सेस करता येणार नाही तथापि स्पेक्युलेशन मुळे आणि जर आपण विचार केला की स्पेक्युलेटीव आऊट ऑफ ऑर्डर एक्झिक्युशन मुळे प्रोसेसर मध्ये काय घडेल 4096 मधील लोकेशन डेटाचा प्रोब अॅरे एक्झिक्युट होतो आणि जेव्हा एक्सेप्शन इन्स्ट्रक्शन प्रत्यक्षात एक्झिक्युट होते 4096 मधील लोकेशन डेटाच्या प्रोब अॅरे संबंधित रिझल्ट काढून टाकले जातात आता या नवीन हल्ल्यांनी प्रत्यक्ष काय दर्शविले ते असे होते की जरी प्रोसेसरने अशा परिस्थितीत स्पेक्युलेशन मुळे होणाऱ्या रिझल्ट वर चर्चा केली असली तरी या केसमध्ये स्पेक्युलेटीव एक्झिक्युशन चा प्रोसेसरच्या स्टेटवर परिणाम असणार आहे मेमरी अक्षाच्या स्पेक्युलेटीव एक्झिक्युशनमुळे किंवा प्रोसेसर स्टेटच्या कदाचित कॅशेच्या मेमरी मध्ये असू शकतात किंवा ब्रांच प्रेडिक्टर इत्यादी हे ज्या डेटाचा एक्सेस मिळेल त्या संबंधित बदल केले जाऊ शकतात ही विशिष्ट आकृती प्रोग्राम कसा एक्झिक्युट होईल हे दाखवते तर आपल्याकडे इन्स्ट्रक्शन चा सेट आहे ज्या एक्झिक्युट झाल्या आहेत आणि नंतर तिथे एक एक्सेप्शन आहे आणि काय होईल जेव्हा ह्या प्रत्यक्षात प्रोसेसर मध्ये एक्झिक्युट होतील तर मग यातील बऱ्याच इन्स्ट्रक्शन प्रत्यक्षात स्पेक्युलेटीवली आणि आऊट ऑफ ऑर्डर एक्झिक्युट केल्या जातील तर असे पण घडू शकते की या इन्स्ट्रक्शन किंवा इन्स्ट्रक्शन न वापरता एक्सेप्शन खालील स्पेक्युलेटीवली एक्झिक्युट होऊ शकतात तर इथे एक्सेप्शन असल्यामुळे स्पेक्युलेटीवली एक्झिक्युट होणाऱ्या इन्स्ट्रक्शन चा रिझल्ट काढून टाकला जायचा तसेच काय पाहण्यात आले की या स्पेक्युलेटीवली एक्झिक्युट केलेल्या इन्स्ट्रक्शन ला मेमरी अक्षांमध्ये कदाचित सिग्नेचर असू शकतात उदाहरणार्थ तिथे काय घडेल तर ते म्हणजे तिथे तुमचा मेमरी अक्ष स्पेक्युलेटीवली बनवला असेल आणि 4096 मधील डेटाच्या प्रोब अॅरे संबंधित डेटा लोअर साईज मेमरी मधून कॅशे मेमरी मध्ये लोड केला असेल तर या विशिष्ट आकृतीत काय दाखवले आहे की की तुम्ही या पेज नंबर कडे आणि एक्स अक्षांवर पाहिले असता आणि मेमरी एक्सेस वेळेत प्रोब अंडरस्कोर अॅरेपर्यंत मेमरीचा एक्सेस केला जाईल आपण काय पहात आहोत तर एक्झिक्युशन मुळे मेमरीचा टाईम हा संबंधित डेटा च्या व्हॅल्यू पेक्षा थोडासा कमी असेल तर इथे उदाहरणार्थ डेटाचे मूल्य 84 आहे आणि म्हणूनच 84 व्या पानावर लक्षात येते की तिथे मेमरी एक्सेस टाइम हा फारच कमी आहे या विशिष्ट स्लाइडवरुन पुढे जाताना वस्तुस्थिती आहे की जरी या या विशिष्ट प्रोग्राममधील ओळ 3 ही ओळ 1 मध्ये आलेल्या एक्सेप्शन मुळे कधीच एक्झिक्युट झाली नाही तरीही प्रोसेसरची मायक्रोआर्किटेक्चरल स्टेट तिसऱ्या ओळीला मेमरी मिळाल्यामुळे मॉडीफाय करण्यात आली आहे तर चला मेल्टडाउनवर नजर टाकू म्हणजेपण हा अटॅक जानेवारी 2010 मध्ये सापडलेला होता आणि कर्नलच्या जागेच्या काही भागांमधून आपण कसा गुप्त डेटा वाचू शकतो हे त्यातून दिसून आले तर हल्ला प्रत्यक्षात कसा कार्य करतो यावर जाण्यापूर्वी आपण प्रोसेस च्या व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेसकडे पाहायला हवे मागील लेक्चर्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेसमध्ये दोन कंपोनेंट आहेत ज्यामध्ये एक युजर स्पेस आहे जिथे आपला टिपिकल कोड स्टॅक हीप आणि इतर डेटा सेगमेंट्स आहेत आणि या विशिष्ट मेमरी लोकेशनच्या वर आपल्याकडे कर्नल स्पेस आहे तर रिंग 0 रिंग 1 रिंग 2 आणि रिंग 3 यासारख्या विविध प्रोटेक्शन मेकॅनिझमची हमी असते की आपण जेव्हा यूजर मोड मध्ये रन करत असतो तेव्हा एखादा प्रोग्राम प्रोसेसची फक्त युजर स्पेस पाहू शकतो दुसरीकडे जेव्हा सिस्टम कॉल इनव्होक केला गेला असेल किंवा आपण कर्नल स्पेसमध्ये किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये रन करत असाल तेव्हा संपूर्ण व्हर्च्युअल अॅड्रेस स्पेससह कर्नल स्पेस तसेच युजर स्पेससह संपूर्ण वर्च्युअल अवलोकन योग्य आहे सहसा 32 बिट लिनक्समध्ये ही सीमा 0xC0000000 वर आहे या विशिष्ट लोकेशनवरील कोणताही मेमरी अॅड्रेस कर्नल स्पेसशी संबंधित आहे आणि या लोकेशनखालील कोणताही मेमरी अॅड्रेस युजर स्पेस संबंधित आहे आता मेल्टडाउनने काय दाखविले ते म्हणजे एखाद्या सोप्या हल्ल्याचा फायदा घेत की स्पेक्युलेशन प्रत्यक्षात काय देतो तर युजर स्पेस प्रोग्राम कर्नल स्पेसमधील सामग्री रीड करू शकतो दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर युजर स्पेस कर्नल स्पेस मधील डेटा आणि कोड रीड करू शकतो तर असा अटॅक फारच सोपा आहे हल्लेखोर असे मानू या की युजर स्पेस मध्ये रन होत आहे आणि या दोन ओळी प्रोग्राम मध्ये लिहिल्या आहेत पहिली होऊन पहिली ओळ i equal to pointer सारखी आहे आपल्याकडे इथे पॉइंटर व्हेरिएबल आहे आणि असे गृहित धरूया की हा पॉईंट लोकेशन कडे पॉईंट करत आहे आता दुसर्या स्टेटमेंटमध्ये येथे असलेला अॅरे लोकेशन i256 वर एक्सेस केला गेला आहे म्हणूनच या दोन इन्स्ट्रक्शनसचा शेवटचा निकाल असा आहे की या पॉईंटरशी संबंधित अॅरेचा एक घटक i या व्हेरिएबलमध्ये लोड केला आहे या विशिष्ट लोडमुळे आपल्याला माहित आहे की प्रोसेसर आर्किटेक्चरमुळेi 256 संबंधितअॅरेची सामग्री मेन मेमरीमधून विविध कॅशेमध्ये लोड केली जाईल आणि प्रोसेसर मधील एका जनरल पर्पज रजिस्टर मध्ये देखील लोड केली जाईल तर हे काहीसे असे दिसेल जेव्हा दुसरे स्टेटमेंट एक्झिक्युट होईलarrayi256 संबंधित एक विशिष्ट ब्लॉक डीरॅम मधून कॅशे मेमरीमध्ये कॉपी केला जाईल आणि त्या संबंधित जनरल पर्पज रजिस्टर मध्ये सुद्धा कॉपी केला जाईल तर हे प्रोग्रामच्या नॉर्मल ऑपरेशन मध्ये घडते आता असे गृहीत धरू या की आपण एक पॉइंटर बनवला आहे जो कर्नल स्पेसला पॉईंट करतो आहे तर आता आपण पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत ते कर्नल स्पेसमधील काही कन्टेन्ट या व्हेरिएबल i मध्ये लोड करत आहोत ज्यामुळे आपल्याला माहित आहे की कर्नलची स्पेस युजर लेव्हल प्रोग्राम ऍक्सेस करू शकत नाही परिणामी एक्सेप्शन आणि प्रोग्राम संपुष्टात येईल तर आऊट ऑफ ऑर्डर आणि प्रोसेसरच्या स्पेक्युलेटीव एक्झिक्युशन मुळे दुसरे स्टेटमेंट स्पेक्युलेटीवली एक्झिक्युट होते परिणामी आपल्याकडील हे स्टेटमेंट मेमरी लोकेशनची i मध्ये व्हॅल्यू रीड करत आहे आणि arrayi256 स्पेक्युलेटीवली ऍक्सेस करत आहे तर अशाप्रकारे अशा कर्नल स्पेस मेमरी लोकेशन मध्ये असलेल्या डेटावर अवलंबून असलेला अॅरे ऍक्सेस केला जाईल अशाप्रकारे आपण आधी पाहिल्याप्रमाणे अॅरेमध्ये असलेल्या डेटाचा एक ब्लॉक कॅशेमध्ये लोड केला जाईल आता येथे आपल्यासाठी निरीक्षण महत्त्वाचे आहे ते म्हणजे सेट जो एक्सेस केला गेला आहे आता या कर्नल स्पेस मेमरी लोकेशन मध्ये असलेल्या मेमरीच्या मूल्यानुसार हे मेमरी लोकेशन अॅरेमध्ये इंडेक्स करण्यासाठी वापरले जाते इंडेक्स लोकेशन या विविध सेट पैकी एका सेटला ऍक्सेस करू शकते तर सामान्यत काय होईल ते म्हणजे दुसर्या ऑपरेशन दरम्यान हल्लेखोराने यापैकी कोणता सेट एक्सेस केला आहे हे शोधून काढले तर त्याला i च्या बद्दल काही माहिती मिळू शकते तर असे करण्यासाठी हल्लेखोर काय करेल तर तो प्राईम आणि प्रयोग यांसारख्या गोष्टींचा वापर करेन कोणता कॅशे सेट हा प्रत्यक्षात आधी वापरला गेला आहे हे शोधून काढण्यासाठी हल्लेखोर काय करेल तर हल्लेखोर आणि मधील प्रत्येक एलिमेंट एक्सेस करण्यास सुरुवात करेल लक्षात घ्या कि टेबलमधील पहिला एलिमेंट हा कॅशे मध्ये नसेल आणि परिणामी कॅशे मिस मुळे मेमरी एक्सेस करण्याचा वेळ हा मोठा असेल त्याचप्रमाणे हल्लेखोराने दुसरा एलिमेंट ऍक्सेस केला तर त्याचा सुद्धा परिणाम कॅशे मिस मध्ये होईल कारण ते कॅशेमध्ये उपलब्ध नाही दुसरीकडे जेव्हा हल्लेखोर शेवटी हे विशिष्ट मेमरी लोकेशन ऍक्सेस करतो तेंव्हा हे कॅशे हिट मिळवेल त्यामुळे हा विशिष्ट एलिमेंट कॅशे मध्ये असेल आता हल्लेखोर या विशिष्ट लोकेशनची मेमरी ऍक्सेस करण्यासाठी हा लोअर एक्झिक्युशन टाईम वापरेल i च्या मूल्याबद्दल काही माहिती शोधू शकेल आणि म्हणूनच कर्नल स्पेसमध्ये या विशिष्ट मेमरी लोकेशन मध्ये काय आहे याबद्दल काही माहिती शोधू शकेल तर तुम्ही मागे जाऊन या विशिष्ट स्लाइडवर नजर टाकली तर आपण काय पाहतो ते म्हणजे जेव्हा i चे मूल्य 84 आहे तेव्हा ते एक्झीक्युशन वेळ दर्शविते जे त्या अॅरेच्या इतर मेमरी एक्सेसच्या तुलनेत अगदी कमी आहे अशाप्रकारे हल्लेखोराला i चे मूल्य समजेल इतर इतर शब्दात सांगायचे झाले तर त्या कर्नल स्पेस मेमरीमधील कन्टेन्टचे मूल्य 84 आहे तर हे सोपे उदाहरण दाखवते कि एखादा हल्लेखोर इंटेल प्रोसेसरच्या वैशिष्ट्यांचा उपयोग कर्नल स्पेस कोड किंवा डेटा या दोन स्टेटमेंट मध्ये फेरफार करून वाचण्यास कसा करू शकतो आणि प्रोसेसरला एक्झिक्युट करण्यासाठी आणि मेमरी एक्सस टाईम evaluate करून प्रत्यक्षात काय एक्झिक्युट केले गेले होते हे ह्या शोधण्यासाठी कसा करू शकतो धन्यवाद